माझ्याकडे असलेले चित्र मला पुन्हा रेखांकित करू द्या आणि मला एक लोड दर्शवा जो केवळ ग्राउंडवर जोडला जाऊ शकतो आता बायसिंग पिक्चरमध्ये गेट VG0 ला आणि ड्रेन VDD ला जोडलेले आहे सर्वसाधारणपणे हे एखाद्या बिंदूशी जोडले जावे जेणेकरून ते सॅच्युरेशन रिजनमध्ये राहील तर असे म्हणूया की आम्ही त्यास VDD कनेक्ट करू इच्छित आहोत जे कि डीसीकरिता जे कि डीसी बाईसिंगकरिता परंतु आम्ही VDD पासून डिस्कनेक्ट करण्यासाठी ते घेऊ इच्छित आहोत जर ते सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी VDD ला जोडलेले असेल तर ड्रेन करंट फक्त ग्राउंड स्मॉल सिग्नल ग्राउंडमध्ये जाईल तर एसी किंवा जास्त फ्रिक्वेन्सीसाठी हे ओपन सर्किट बनले पाहिजे तर आपण येथे जे काही कनेक्ट करता ते डीसीसाठी शॉर्ट सर्किट आणि एसीसाठी ओपन सर्किट असावे आणि असे घटक काय आहेत याची स्पष्ट निवड म्हणजे इंडक्टर मी याला L2 म्हणेल आणि हा ड्रेन फक्त एसीसाठी लोडशी कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे तो डीसीसाठी कनेक्ट होऊ नये आपल्याला डीसी साठी ओपन सर्किट आवश्यक आहे तर आम्ही परिचित कपलिंग कॅपेसिटर C2 वापरतो आता आम्ही L2 आणि C2 च्या व्हॅलूचे मूल्यांकन कसे करू आपण ट्रान्फर फंक्शन लिहून त्याचे मूल्यांकन करू शकता परंतु मी एक सोपा मार्ग घेईन आणि त्याचे मूल्यांकन स्टेप बाय स्टेप करेन मी याचे एक स्मॉल सिग्नल पिक्चर काढेन आणि हे काढताना मी असे गृहित धरेन की हे C1 आणि C3 आधीच शॉर्ट केलेले आहे वगैरे आमची आवड आता फक्त L2 आणि C2 ची व्हॅल्यू शोधण्यात आहे ड्रेन आणि स्मॉल सिग्नल ग्राउंड दरम्यान आमच्याकडे L2 आहे आणि त्या आणि लोड दरम्यान आमच्याकडे C2 आहे नंतर आपल्याकडे लोड रेसिस्टन्स आहे आता प्रथम मी गृहित धरेन की C2 योग्यरित्या निवडला गेला आहे जेणेकरून हा शॉर्ट सर्किट असेल जर मी असे गृहित धरले की C2 शॉर्ट सर्किट आहे तर L2 चे मूल्यांकन कसे करावे मूलतः माझे आउटपुट करंट हे io आहे जे ट्रान्झिस्टरच्या ड्रेनमधून वाहते आणि माझ्यामते हे सर्व लोडमध्ये जावे तर हे सर्व io भारमधून जावे ते L2 मध्ये जाऊ नये आणि C2 शॉर्ट असल्याचे गृहित धरल्यास L2 आणि RL समांतर आहेत तर आपण सर्व io किंवा बरेच io कसे बनवता कि ते RL मध्ये जाते सिग्नल फ्रिक्वेन्सीवर L2 चे रियाक्टन्स रेजिस्टन्स RL पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जवळजवळ सर्व io RL मध्ये वाहतात जर 𝜔L2 जिथे ओमेगा सिग्नल फ्रिक्वेन्सी आहे आणि 𝜔L2 अर्थात रियाक्टन्स RL पेक्षा जास्त आहे तर आपल्याजवळ इम्पीडन्सचे समांतर संयोजन आहे आणि एक इम्पीडन्स दुसर्यापेक्षा खूप जास्त आहे तर सर्व io RL मध्ये वाहतात जेणेकरून आपल्याला L2 असेच निवडावे लागेल L2 कमीतकमी आकाराची देखील मर्यादा आहे L2 RL पेक्षा बरेच अधिक आहे आता C2 वरील मर्यादांचे मूल्यांकन कसे करावे ते पाहू आपण C2 कसे निवडाल सिग्नल फ्रिक्वेन्सीवर C2 चे रियाक्टन्स जे मुळात 1C2 आहे त्या अक्रॉस येणाऱ्या इम्पीडन्सपेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे मला खरोखर C2 च्या अक्रॉस येणाऱ्या इम्पीडन्सचे मॅग्निट्युड म्हणायचे आहे हे आम्हाला काहीतरी परिचित आहे आम्ही संदर्भ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरमध्ये यापूर्वी मूल्यमापन केले आहे C2 शॉर्ट सर्किट आणि C2 सह ट्रान्सफर फंक्शन असे गृहित धरून ट्रान्सफर फंक्शन आणि आम्हाला आढळले की जर C2 चे रियाक्टन्स त्याच्या अक्रॉस असलेल्या रेसिस्टन्सपेक्षा खूपच लहान असेल तर ही कंडिशन पूर्ण होईल आणि आपल्याला समान आउटपुट व्होल्टेज मिळेल आणि अर्थात समान आउटपुट करंट या प्रकरणात आपल्याकडे C2 आहे की नाही हे आम्हीला त्यास शॉर्ट सर्किटने पुनर्स्थित करावे लागेल या प्रकरणात मी त्याला इम्पीडन्ससाठी सामान्य करीत आहे कारण C2 अक्रॉस आपल्याकडे L2 आणि एक रेसिस्टन्स RL आहे आता हा सर्व भाग सर्किटमधून बाहेर पडला आहे जर मी vi अक्षम केल्यास मी vi शून्यवर सेट केल्यास हे व्होल्टेज शून्य होते आणि ते व्होल्टेज शून्य होते तर gmvgs शून्य होते तर हे निघून जाईल आणि आम्ही हे सर्व सोडले आहे आणि आम्ही या कंडिशनचे मूल्यांकन करू शकतो हे कठीण नाही आपल्याला पाहिजे असलेले 1C2।RLjωL2। आहे एकदा आपण L2 निवडल्यानंतर आपण हे करू शकता आता कॉमन सोर्स एम्पलीफायरमध्ये आउटपुट कपलिंग कॅपेसिटरबद्दल चर्चा करताना मी आणखी दुसरी बंधने नमूद करतो जर हा इम्पीडन्स L2 चा रियाक्टन्स खूप मोठा असेल तर काय होऊ शकते हे असे आहे की ही कंडिशन समाधानी असली तरी इथले व्होल्टेज तेथील व्होल्टेजपेक्षा अगदी वेगळे असू शकते म्हणजे एमओएस ट्रान्झिस्टरच्या ड्रेनमधील व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजपेक्षा खूपच वेगळे आहे आणि ते अनिष्ट आहे कारण एक एमओएस ट्रान्झिस्टर एक नॉन लिनिअर डिव्हाइस आहे आणि आपण त्याच्या अक्रॉस अनावश्यकपणे मोठा व्होल्टेज स्विंग करू इच्छित नाही आपणास माहित आहे की जर आपण मोठ्या व्होल्टेज स्विंगच्या नॉन लिनिअर कॅरॅक्टरिस्टिक्सवर असाल तर आपण एक्झरसाईझ करत असलेल्या नॉन लिनिअरचे प्रमाण अधिक असेल तर आपणास ड्रेन नोड किंवा सर्किटच्या कोणत्याही नोडवर अनावश्यक व्होल्टेज स्विंग नको आहे स्विंग मर्यादा नॉन लिनिअर उपकरणांवर आम्ही लागू करू शकू अशा सिग्नलच्या मर्यादा म्हणून चर्चा केल्यावर हे अधिक स्पष्ट होईल परंतु आत्ताच तुम्ही पाहाल की ड्रेन व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजच्या शक्य तितक्या जवळ असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अट काय होती खरं तर ती अगदी सोपी होती त्यासाठीची अट अशी होती की C21RL म्हणजेच कॅपेसिटन्स C2 चे रियाक्टन्स RL पेक्षा खूपच लहान असायला हवे म्हणजे C2 शॉर्ट सर्किट दिसणे आवश्यक आहे जेव्हा RL शी तुलना केली तर त्या संपूर्ण इम्पीडन्स अक्रॉस नव्हे तर फक्त RL शी तुलना केली तर हि अट आहे जी आम्ही या प्रकरणात वापरणार आहोत तर एसी कपल करणे शक्य आहे जर आपण L2 चे रिअॅक्टन्स RL पेक्षा जास्त असल्याचे निवडले आणि C2 चे रिअॅक्टन्स RL च्या तुलनेत खूपच लहान असल्याचे निवडले तर हे आऊटपुट करंट io RL मध्ये जाईल फक्त समस्या अशी आहे की इंडक्टर्स सहसा खूप अवजड असते आणि ते फार सामान्यपणे वापरले जात नाहीत आता कारण इंडक्टर्स बरेच अवजड आहेत आणि बर्याच बाबतीत ते वापरण्यास काहीसे कठीण आहेत आपण L2 देखील वापरत नाही त्याऐवजी रेसिस्टन्स RD वापरतो आता संपूर्ण चित्रामध्ये मुळात हे L2 काही RD ने बदलले आहे आता हे खूप परिचित दिसते त्याचा आऊटपुट भाग आपल्याकडे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरमध्ये होता त्याप्रमाणेच आहे हा भाग आपल्याकडे येथे RD आहे C2 आणि नंतर RL आहे तर C2 द्वारे सॅटीस्फाईड असलेल्या आवश्यक कोणत्या अटी आहेत आउटपुट व्होल्टेज समान असण्यासाठी किंवा RL द्वारे आउटपुट करंट समान असण्यासाठी C2 शॉर्ट सर्किट आहे किंवा नाही किंवा C2 तेथे आहे हे समजण्यासाठी आम्हाला 1C2RDRL आवश्यक आहे परंतु जसे की मी ड्रेन व्होल्टेज आउटपुट व्होल्टेजच्या जवळपास समान असल्याचे अनेक वेळा नमूद केले आहे आम्हाला 1C2RL आवडेल तर आम्ही असे गृहीत धरू की आम्ही हे वापरतो कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर प्रॉब्लेमच्या बाबतीत मी तुम्हाला कधी कधी हे वापरायला सांगितले आणि कधीकधी ते वापरण्यास सांगितले परंतु आता आम्ही हे कसे वापरावे ते सांगू तर असे झाल्यास C2 शॉर्ट सर्किट होईल आता लोडमधून वाहणारा वास्तविक करंट काय आहे हा करंट io व्होल्टेज नियंत्रित करंट सोर्सचा इच्छित आउटपुट आहे हे gm1gmR1vi च्या बरोबरीचे आहे आता हे सर्व RL मध्ये स्पष्टपणे वाहत नाही C2 हा एक शॉर्ट सर्किट आहे असे मानून io चा एक भाग RL मध्ये जाईल आणि तो किती आहे हा करंट ioRDRDRL होईल हे फक्त करंट विभाजक सूत्र आहे आता हा अपूर्णांक एक पेक्षा कमी असणार आहे आणि आपण त्यास मदत करू शकत नाही आपण येथे मोठा इंडक्टर वापरू इच्छित नसल्यास आपल्याला रेझिस्टर वापरावे लागेल आपण रेझिस्टर शक्य तितके मोठे करण्याचा प्रयत्न करू शकता परंतु जेव्हा आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर बनविला तेव्हा आपण केलेल्या समस्येचा सामना कराल जर RD id खूप मोठा असेल तर हा बायस करंट io RD मधून जातो आणि ड्रेन व्होल्टेज कायम ठेवणे सॅच्युरेशनसाठी आवश्यक आहे पुरवठा व्होल्टेज वाढवावा लागेल तर जर RD खूप मोठा असेल तर सॅच्युरेशन रिजनमध्ये ट्रान्झिस्टर राखण्यासाठी VDD वाढवावा लागेल तर आपल्याकडे RD काय असावा याची मर्यादा आहे म्हणजे याचा अर्थ असा की हे करंटच्या भागातील केवळ काही अंश आहे जे RL मध्ये जाते आणि ते कदाचित ठीक आहे कारण हे अद्याप रेसिस्टन्स प्रमाण आहे जे आम्ही अचूकपणे निर्धारित करतो तर आऊटपुट करंट मी याला iL म्हणतो iLgm1gmR1RDRDRLvi RDRDRL तर ही संख्या अद्याप ट्रान्झिस्टरच्या gm पासून स्वतंत्र आहे आणि ती महत्त्वाची असू शकते तर बर्याच वेळा व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स या मोडमध्ये वापरला जातो तर आपल्याकडे एक रेसिस्टन्स RD आहे आणि हे आहे हे अगदी कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरसारखे दिसते परंतु जेव्हा आपल्याकडे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर असते आमच्याकडे C3 नुकतेच ग्राउंडकडे जात आहे आता आपल्याकडे अतिरिक्त रेसिस्टन्स R1 आहे तर येथे बायसिंगसह वोल्टेज नियंत्रित करंट सोर्स पूर्ण होतो आणि एसी कपल करंटसाठी तुम्हाला इंडक्टरची आवश्यकता असते परंतु आपण रेझिस्टर वापरू शकता आणि नंतर करंटच्या भागामध्ये पेनल्टी घेऊ शकता जो लोडकडे जातो आणि बर्याचदा असे वापरले जाते हे देखील सर्किट मोठ्या प्रमाणात वापरले जाते सिंगल ट्रान्झिस्टर वापरुन मूलभूत एम्पलीफायर संरचनांपैकी एक आहे